व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या प्रयत्नात आपण विविध दृष्टीकोनंकडे पाहिले पाश्चात्य दृष्टीकोन पाहिला आणि मागील व्याख्यानाच्या शेवटी आपण चार वेगवेगळ्या शक्तींकडे पाहिले पहिला एक गतीशील दृष्टिकोन होता फ्रॉडियनचा दृष्टिकोन दृष्टिकोन दुसरा होता एक मानवतावादी दृष्टिकोन तिसरा आणि चौथा होता ट्रान्सपरसोनल ज्यांची आंपण चर्चा केली ट्रान्सपरसोनल सायकोलॉजीने देखील इतरांकडून काही संकेत घेतलेले आहेत पूर्वेकडील तत्वज्ञानाकडून काही संकल्पना घेतलेल्या घेतल्या अजून ध्यानाची संकल्पना चेतनाची संकल्पना विशिष्ट पॅरासायकोलॉजीकल संकल्पना ते मुळात पूर्वेकडील तत्त्वज्ञानाची समृद्ध संपत्ती आहेत आणि यामुळे पश्चिमेतील लोकांना ट्रान्सपरसोनल सायकोलॉजीमध्ये त्याला अंतर्भूत केले आहे आपण विविध प्रकारच्या पूर्व तत्त्वज्ञानाबद्दल बोलणार नाही परंतु आपण व्यक्तिमत्त्वाच्या भारतीय संकल्पनेबद्दल बोलणार आहोत त्यात विशेषत आपल्याला हे जाणवेल की भारतीय परंपरेचे व्यक्तिमत्व स्वरूप कसे आहे ज्याला व्यक्तीचे विशिष्ट वैशिष्ट्य मानले जाते त्याचे प्रतिनिधित्व करणारे शब्द म्हणजे स्वभाव किंवा प्रकृती आहेत तर स्वभाव ही व्यक्ती आणि मानवी स्वभावाची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत ज्याला प्रकृती म्हणतात प्रकृतीचे मूलभूत गुण म्हणजे त्रिगुण ज्यामध्ये सात्त्विक गुण राजसिक गुण आणि तामसिक गुण आहेत आणि या सर्व गुणांची मुळं वेगळी आहेत आणि त्यांचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावला गेला आहे आणि मी येथे जे विचार विनिमय करणार आहे ते दोन हजार आणि सातच्या मूर्ती आणि कुमार यांच्या कार्यावर आधारित आहे ते म्हणतात की सात्त्विक गुनाचा मूळ अर्थ स्व म्हणजे स्वताचे असणे असा आहे यामध्ये उत्तम मानसिक संतुलित असंतुलन मानसिक नियंत्रण बुद्धिमत्ता ज्ञान आणि दृढनिश्चयाची स्थिती चांगली असणे अपेक्षित आहे राजसिक गुणाचा मूळ अर्थ रंगविणे आहे तर यात भावना जिद्द दुख अवस्थता इर्षा आणि हेवा हे गुण आहेत तामसिकचा मूळ अर्थ श्वासोच्छवासासाठी त्रासदायक असा आहे म्हणून उदासीनता अनिश्चितता गैरसमज चुकीची भावना जडत्व यासारख्या वैशिष्ट्यांमुळे अहंकार असहायता मानसिक असंतुलन आणि निष्क्रियतेची भीती असते ज्यामुळे ते तामसिक गुना बनतात तर आपली भारतीय परंपरा म्हणते की सात्विक राजसिक आणि तामसिक गुण हे त्रिकोणी आहेत याचा अर्थ तीन आहे आणि ते प्रत्यक्षात प्रकृतीचे मूलभूत गुण आहेत आता सात्त्विक गुणमध्ये मुळात चांगुलपणा समरसता किंवा सार हे गुण आहेत राजसिक गुणामध्ये उत्कटतेता गतिशीलता आणि उर्जा आहे आणि तामसिक गुणा म्हणजे निस्तेजपणा आणि जडत्व होय तर स्वतंत्र व्यक्तीची व्यक्तिमत्त्व व व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावामध्ये मानसिक स्वरूपाची आणि मेकअपची पद्धत असते आता परांजपे म्हणतात की गुण सतत एकमेकांवर प्रभाव पाडतात जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्यावर वर्चस्व ठेवते तेव्हा ती आपोआप मागे पडते तर तो एक आपापसांत टिकवून ठेवण्यासाठी एक छान समतोल आहे तर जर एक वर गेला तर दुसरा खाली जाईल आणि असेच पुढे गुणांचे हे बदलणारे स्वरुप आहे कारण ते वृत्ती आणि अवस्था हे दोन्हीही दर्शवतात जेव्हा आपण व्यक्तिमत्व अवस्था गुणधर्म सिद्धांताविषयी बोलत होतो तेव्हाच विशिष्ट प्रकार आणि वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनातून आपण ज्या विषयावर चर्चा केली त्या गुणधर्माचा विचार केला जातो मानसशास्त्रात तुम्हाला या अवस्थांचे संपूर्ण वर्णन मिळेल तर आतापर्यंत तुम्ही पाण्याच्या अवस्थेत आहात आणि तुमच्यात असे काहीतरी घटक आहे जे तुमचे गुणधर्म आहेत परांजपे असा युक्तिवाद करतात की गुणाकडे हे दोन्ही गुणधर्म तसेच अवस्थेचा भाग आहे हा एक मनोरंजक घटक आहे भारतीय संकल्पना आणि पाश्चात्य संकल्पनेत काही सारखेपणा आणि थोडा फरक आहे व्यक्तिमत्त्व कसे विकसित होते हे समजण्यासाठी व्यक्तिमत्त्व आणि भिन्न दृष्टिकोन अवलंबण्याबद्दल बोलल्यानंतर आता आपण मानसिक टप्प्यावर लक्ष केंद्रित करू जे व्यक्तिमत्त्वाच्या मूल्यांकनानुसार होते जेव्हा आपण मुख्य टप्पे पार करत होतो तेव्हा मी म्हणालो असेन की मानसशास्त्रात नेहमीच एक अतिशय अविभाज्य अतिशय दृढ घटक होते आणि म्हणूनच व्यक्तिमत्त्व देखील असे काहीतरी आहे जे आजपर्यंत मोठ्या प्रमाणात वापरात आहे अशा कोणत्याही गोष्टीसारखे विस्तारले आहे म्हणून जेव्हा आपण मानसशास्त्रज्ञांनी दोन व्यापक श्रेणींनी अवलंबिलेल्या मूल्यांकन धोरणांकडे पाहिले तेव्हा आपल्याला अंदाजात्मक तंत्र आणि सायकोमेट्रिक तंत्रे आढळतील आता सायकोमेट्रिक तंत्रामध्ये काही वेळेस ठरावीक प्रश्नावली वापरली जाते म्हणून पूर्वी जेव्हा आम्ही कर्टेल बद्दल बोललो होतो तेंव्हा १६ मुद्दे पाहिले होते तेथे होते 16 व्यक्तिमत्त्व घटक आणि या प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या घटकांकरिता आपल्याकडे विशिष्ट प्रश्नांची विशिष्ट संख्या असते ज्यावर व्यक्ती प्रतिसाद देतो तर सायकोमेट्रिक तंत्र मुळात प्रश्नावलीची यादी आणि वेळापत्रक ही साधने अवलंब करते आणि आपण त्या वस्तूंना प्रतिसाद देता आणि त्यानुसार आपले स्कोअरिंग केले जाते आणि आपले व्यक्तिमत्व रेखाटले जाते दुसरीकडे आमच्याकडे एक समृद्ध तंत्र आहे ज्यास प्रोजेक्टिव्ह तंत्र म्हटले जाते जिथे आपल्याला एक संदिग्ध उत्तेजन दिले जाते आणि एक व्यक्ती म्हणून आपण त्या मूलभूत संदिग्ध उत्तेजनाचा अर्थ लावला पाहिजे आणि आपण त्यास प्रतिसाद दिला ही कल्पना आहे की आपण पहात असताना संदिग्ध उत्तेजनांमध्ये आपण मुळात आपल्या लपलेल्या भावना आणि अंतर्गत संघर्ष प्रकट करता कारण ते संदिग्ध आहे हे आपणास कळत नाही की ते मूलतः आपले स्वतःचे अंतर्गत मतभेद आहेत आणि त्या लपवलेल्या भावना प्रदर्शित होत आहेत त्याऐवजी आपण असे विचार करता की आपण अस्पष्टतेचे स्पष्टीकरण देण्याचा बौद्धिक प्रयत्न करत आहोत यात प्रमुख प्रोजेक्टिव साधने आहेत रोर्चेनिक ब्लॉट टेस्ट थीमॅटिक अॅपरप्शन टेस्ट वाक्य पूर्ण करणे चाचणी आणि शब्द संबंध चाचणी हे प्रोजेक्टिव्ह टूल आहेत प्रसिद्ध सायकोमेट्रिक टूल्स बरीच आहेत मी येथे फार कमी घेते आहे प्रसिद्ध एमएमपीआय मिनेसोटा मल्टीपॅसिक व्यक्तिमत्व यादी सोळा पॉईंट ज्याबद्दल आपण यापूर्वी बोललो आहे आता पुन्हा एमबीटीआय मायर्स ब्रिग्ज प्रकार निर्देशक आणि मोठा 5 प्रकाराबद्दल बोलूया आपण प्रोजेक्टिव्ह चाचणीने सुरू करूया आणि एकेक करून आपण या प्रत्येक चाचणीचा तपशील जाणून घेऊया त्यात प्रत्यक्षात काय करायचे होते आणि शेवटी आपण त्यातून काय साध्य केले गेले चला तर मग आपण प्रथम शाई ब्लॉट टेस्टवर येऊ या रोर्सचॅक यांनी ही चाचणी तयार केली आहे आणि ती काही बौद्धिक मालमत्तेच्या मुद्द्यांकरिता आहे मी तुम्हाला कार्ड दाखवत नाही परंतु जर तुम्ही तुमच्या लॅबला भेट दिली आणि कार्डकडे पहात असाल तर तुमच्याकडे दोन बाजूंनी असं कार्ड असेल तर तुमच्याकडे द्विपक्षीय सममितीय प्रकारचे डाग आहेत तर तेथे ब्लॉट्स इंक ब्लॉटस आहेत आणि हे ब्लॉट्स द्विपक्षीय सममितीय आहेत तर उजवीकडील डावी बाजू अगदी सममितीय असेल तर हर्मन रोर्शॅक यांनी काय केले त्या दहा सममितीय इंकब्लॉट्स घेऊन त्यापैकी पाच पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या शाईने आणि पांढर्या पार्श्वभूमीवरच काळ्या आणि लाल शाईने दोन आणि नंतर उर्वरित तीन बहु रंगीत आहेत या प्रकरणात आवश्यकतेनुसार सहभागींना वर्णन करावे लागेल तो किंवा ती कार्डवर काय जाणतो म्हणून जेव्हा आपण कार्ड पाहता तेव्हा आपल्याला ते कसे दिसते ते सांगावे लागेल आणि परीक्षेचे आयोजन करणारी व्यक्ती म्हणून आपण सहभागीस अधिकाधिक विस्मयकारक तपशील सांगण्यास प्रोत्साहित करतो मला एक गोष्ट आठवते की आपण सहभागीला फिरण्यास देखील अनुमती दिली पाहिजे तेथे एक शक्यता असू शकते आता आपण कार्ड सादर केल्यावर त्या नंतर घड्याळाच्या दिशेने अँट्लॉकच्या दिशेने फिरणार्या स्वतंत्र गोष्टी त्या डागात काय आहे ते उलगडण्यासाठी पूर्णपणे उलटा पुलटा करतात तर त्यास परवानगी आहे आणि त्या व्यक्तीने सर्व ब्लॉट्स पाहिल्यानंतर आणि त्यास प्रतिसाद दिल्यानंतर त्यास नंतर सहभागीने विचारले जाते की तो किंवा ती मूलतः कोठे पहात आहे आणि प्रत्यक्षात त्याचे किंवा तिचे स्पष्टीकरण यासारखे दिसते कसे दिसते म्हणून सुरुवातीला आपण कार्डची मुक्त हालचाल करण्यास परवानगी द्या कार्डचे फिरणे सहभागीस प्रोत्साहित करते की त्याने कार्डमध्ये तिचे किंवा तिच्याकडे असलेल्या दृश्यात काय स्पष्ट केले आहे आणि नंतर सत्र संपल्यानंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही नक्की कुठे आहात ते मला सांगा हे स्पष्टपणे दिसून आले की आपण काय स्पष्ट केले आहे हे स्पष्टपणे लक्षात आले की हे दुसरे सर्वात व्यापकपणे वापरले जाणारे तंत्र आहे ही चाचणी जगभरातील अंतर्निहित विचारांचे विकार आणि वेगवेगळ्या प्रकारचे मनोविकार व मानसिक मानसिक विचारांचे निदान करण्यासाठी माहित आहे विशेषतः अशा परिस्थितीत जेव्हा रूग्ण त्यांच्या मनात काही विशिष्ट मानसिक प्रक्रिया असल्याने उघडपणे नाखूष होतात तेव्हा निदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात मानसशास्त्रातील एक अत्यंत लोकप्रिय चाचणी म्हणून ही इंकब्लोट चाचणी दुसरी चाचणी पुन्हा मानसशास्त्रात जोरदारपणे वापरली जाते ती अतिशय लोकप्रिय अशी टाट थीमॅटिक अॅपरप्शन टेस्ट ही थीमॅटिक अॅपरसेप्ट टेस्ट हेनरी मरे यांनी विकसित केली मरे तीस कार्डांची ही चाचणी घेऊन पुढे आले या कार्डांपैकी तीस कार्ड्सवर एक रेखाचित्र होते तर एक कार्ड रिकामे असते आता या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही चाचणी स्वत ची स्वतःच देखील प्रशासित करू शकता किंवा आपण गटा गटामध्ये प्रशासित करू शकता आणि तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे की तुम्ही तोंडी प्रतिसाद देऊ शकता किंवा लेखी प्रतिसाद देऊ शकता या कार्डामध्ये दहा दहा कार्डाचे सबसेट आहेत दहा कार्ड केवळ पुरुषांसाठी आहेत दहा कार्ड महिलांसाठी तर दहा कार्ड दोघांसाठीही वापरली जातात तर एक रिक्त कार्ड आहे तर याचा अर्थ असा होईल की व्यावहारिकरित्या जेव्हा आपण टॅट वापरता तेव्हा आपण केवळ वीस कार्ड आणि वीस अधिक एक वापरत असता मूलतः एक रिक्त आहे आणि दहा वर्षांच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणालाही येथे प्रशासित केले जाऊ शकते तर येथे आपण एक कार्ड दाखवता आणि एखाद्याला कथा रचून सांगण्यास सांगता येथे सहभागी व्यक्तींनी संबंध सामाजिक परिस्थिती आणि या परिस्थितीत वर्णन केलेल्या नात्यांबद्दल वर्णन केलेल्या कथांचा विचार केला पाहिजे ज्यामुळे या कथांमध्ये वर्णन केले गेलेले वर्णन ते मनोविज्ञानांना वैयक्तिक भावनांच्या भावनांचे संघर्ष आणि गुंतागुंत यांचे प्रबळ संबंध ओळखण्यास मदत करू शकतात म्हणूनच आपण कार्डवर चित्रित केलेली पात्रं पहात आहात आणि जरी आपण एखादी कथा बनवण्याचा विचार करत असाल तर आपण कार्डवर दिसणार्या चारित्र्याच्या आसपास एक कथा विणली असणार परंतु ती अस्पष्ट नाही तर नेमके काय घडते ते स्पष्ट करा आणि एक गोष्ट देखील लक्षात ठेवा TAT ची आवश्यकता आहे की ती प्रत्यक्षात काय घडत आहे हे सांगायचे आहे ती एक स्थिर गोष्ट आहे परंतु नंतर आपल्याला असे करावे लागेल कारण आपण कथा बनविणे ही एक गतिमान प्रकारची गोष्ट असेल यापूर्वी यापूर्वी काय घडले आणि प्रत्यक्षात काय घडले आहे ते आपल्याला सांगावे लागेल त्यासाठी त्वरित परिणाम सादर करावे लागतील आणि म्हणूनच आपण बनवलेल्या कथांमधून काढलेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक संकुलांचे महत्त्वपूर्ण ड्राइव्ह या गोष्टी एखाद्याने कथेत वर्णन केल्या पाहिजेत आता पूर्ण होण्याचा काळ परिवर्तनीय आहे आणि मानसशास्त्रज्ञ टीएटी कार्डाच्या प्रतिसादाचे अर्थ लावण्यासाठी दोन मूलभूत पध्दती वापरतात जी आहेत नामांकन विषयक दृष्टिकोन आणि नामांकन विषयक स्पष्टीकरणातील मुहावरेपणाच्या दृष्टीकोनातून विशिष्ट वयोगटातील वंशांच्या विषयांच्या उत्तरांसाठी निकष स्थापित करण्याची प्रथा किंवा शैक्षणिक पातळी विचारात घेतली जाते तर या इतर प्रकारच्या विपरीत जे घडते ते म्हणजे मानसशास्त्र खरं तर मी असे म्हणायला हवे की मानसशास्त्रातील बहुतेक परीक्षांप्रमाणे जिथे आपल्याकडे मूळ चाचणी मोठ्या संख्येने व्यक्तींवर घेतली जाते नंतर आपण काही निकषांवर एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो विशिष्ट वयोगटातील विशिष्ट वांशिक गट विशिष्ट सांस्कृतिक गटासाठी तयार केलेले मानदंड आणि त्याचप्रमाणे आणि आता ज्या व्यक्तीस आता तीच परीक्षा दिली जाते तेव्हा तिची किंवा तिच्या वैयक्तिक स्कोअरची तुलना सर्वसाधारण गटाशी केली जाते टाटच्या बाबतीतही अशी शक्यता आहे तर हा नाममात्र दृष्टिकोन आहे जिथे आपणास हे आधीच माहित आहे की या काळातल्या संस्कृतीतील या काळातले मुलं मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या कथा बनवतात म्हणूनच आपल्याकडे एखादी गोष्ट आहे ज्याला आपण सामूहिक प्रतिमा म्हणतात ज्यांना लोक बनवतात आणि नंतर आपण व्यक्तिरेखा कथेवर सामुहिक कथेतील सामग्री बनवतात आणि नंतर आपण त्यास नाममात्र दृष्टिकोन दाखविता दुसरे म्हणजे इडिओग्राफिक दृष्टिकोन जिथे जगातील विशिष्ट वैशिष्ट्ये आणि आता संबंधित व्यक्ती घेत असलेल्या संबंधांचा शोध घेत मूल्यांकन केले जाते आता जर तुम्ही एकूणच टीएटी कार्डच्या स्पष्टीकरणानुसार विविध मानसशास्त्रज्ञांनी अवलंबिलेली रणनीती पाहिली तर तुम्हाला हे समजेल की परिपक्वता मुर्खपणासंबंधित भाषेसाठी केली जात आहे लोक नाममात्र स्पष्टीकरण देत नाहीत मी आपल्याबरोबर सामायिक करू शकतो की आमच्या स्वत च्या देशासह जगभरातील अनेक संस्थांचा वापर केला जातो त्या विशिष्ट कारणास्तव त्या संभाव्य कर्मचार्याचे व्यक्तिमत्त्व तयार करण्याचे साधन म्हणून काही कारणास्तव मी तुम्हाला त्या परिस्थितीत टाट वापरल्या गेलेल्यांचे नाव जाहीर करू शकत नाही परंतु मी ते सांगीतले पाहिजे की ते वापरलेले आहे आणि तुम्हाला त्याचे सौंदर्य जाणवेल हे आपण वैयक्तिकरित्या पाहिले तर आपल्यास माहित आहे की संभाव्य कर्मचार्यांचे प्रोफाइल किती सूक्ष्मपणे रेखाटले गेले आहे आणि त्यानुसार संस्था या प्रकारात अशा लोकांना पाहिजे आहे की नाही हे संघटना ठरवते आता टाट भाषांतर हेतूने कथेच्या अनुभूती किंवा स्वरातील कथेत मुख्यतः तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते आणि प्रतिसादाव्यतिरिक्त विषयाचे वर्तन आणि मौखिक टिपण्णी तसेच अव्यवहारी कृती किंवा चिन्हे देखील विचारात घेतल्या जातात जेव्हा एखादी व्याख्या करते आणि शेवटी स्पष्टीकरण मानसशास्त्रज्ञ अंतःप्रेरणा कल्पनांना सांगण्यास सक्षम असावे जगाबद्दलच्या बाह्य जगाच्या धारणा आणि परीक्षेतून आलेल्या व्यक्तीमध्ये आशावाद किंवा निराशावादाच्या पातळीवर परिणाम घडत नाही तिसर्या प्रकारची प्रोजेक्टिव्ह चाचणी पुन्हा खूप लोकप्रियपणे वापरली जाते ती म्हणजे वाक्य पूर्णता चाचणी आता या चाचणीचा प्रथम उपयोग एब्बिगॉसने अठराशे सत्यानव मध्ये बुद्धिमत्ता चाचणी म्हणून केला होता या प्रकरणात एखाद्या वाक्याचा काही भाग व्यक्तीला दर्शविला जातो आणि मग तो किंवा तिने हे पूर्ण करण्यास सांगितले उदाहरणार्थ मी डॉट डॉट डॉट डॉट असावे असे मला वाटते तर माझा सर्वात मोठा भीती म्हणजे डॉट डॉट डॉट डॉट काय घडते की आपण ते वाचले आणि मी म्हणालो तर माझा सर्वात मोठा भीती काय आहे याची तुलना केली तर त्यापेक्षा भिन्न असेल जेव्हा आपण आपला सर्वात मोठा भय काय आहे हे वाचता आणि आपण त्यास प्रतिसाद देता म्हणूनच वाक्य पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या बाबतीत खूप फरक असेल आणि वाक्य पूर्ण होण्याच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे आपण सहजपणे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व व्यक्तिरेखा रेखाटू शकता आता रॉटर्स अपूर्ण वाक्य रिक्त वाक्य पूर्ण करणे चाचणीच्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या आवृत्त्यांपैकी एक आहे आणि जंगने प्रस्तावित केलेली पुन्हा लोकप्रिय चाचणी म्हणजे डब्ल्यूएटी वर्ड असोसिएशन टेस्ट आता जंगने काय केले ते शंभर शब्द ओळखले जे मुळात प्रतिक्रियांचे असामान्य नमुने ओळखतात वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये प्राथमिक आवश्यकता अशी आहे की जो परीक्ष घेतो तो एखादा शब्द उच्चारतो आणि आपल्याला त्वरित प्रतिसाद शब्द घेऊन पुढे यावे लागते म्हणून माझे शब्द असे म्हणतात की मी चाचणी घेण्यास सुरूवात करत असल्यास मी कॉल केला तर आपण उत्तर द्या तर मी उच्चार करीत असलेला शब्द म्हणजे एक उत्तेजक शब्द आहे आणि आपण मला प्रतिसाद देणारा शब्द म्हणजे प्रतिसाद शब्द म्हणून मी म्हणतो सूर्य आणि तू चंद्र वापर तर त्यावेळेस माझ्या शब्दाची घोषणा आणि त्या वेळेची गणना केली जाणारी आपल्या प्रतिसादामधील फरक फरक पडत नाही म्हणून प्रतिसादासाठी घेतलेला वेळ आपण किती प्रतिसाद दिला किंवा एकापेक्षा जास्त प्रतिसाद देण्यासाठी मोकळे आहे या दोनचा विचार केला जाईल तर तुम्ही दिलेल्या प्रतिसादाचा संपूर्ण समूह विचारात घेतला जाईल आणि मानसशास्त्रज्ञ एक एक करून शंभर शब्द बोलतील आणि तुम्हाला त्वरित पुढे यावे लागेल अशा प्रतिसादाच्या आधारे काही विशिष्ट वर्गीकरणे तयार केली जातात मी म्हणेन सूर्य आणि आपण म्हणता चंद्र आता सूर्य चंद्र एक वेगळ्या प्रकारे वर्गीकृत केलेल्या सामन्यांचा प्रकार आहे परंतु मी म्हणतो सूर्य आणि तू म्हणतो नदी तू घर म्हणतेस तू इतर अपारंपरिक शब्द वापरतोस म्हणून प्रतिसादांचे वर्गीकरण करण्याचे काही मार्ग आणि मार्ग आहेत आणि या प्रतिसादांवर आधारित नंतर मानसशास्त्रज्ञ संकुले ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि जंग म्हणतो की मानसशास्त्रीय संकुलांसमवेत आपण शब्द असोसिएशन टेस्टच्या आधारे व्यक्तीची बौद्धिक आणि भावनात्मक कमतरता देखील शोधू शकता वस्तुतः तुम्हाला भारतीय वॉटचे रूपांतर भारतीय संदर्भात सापडेल जर मला योग्यरित्या आठवत असेल तर तुमच्याकडे जोशी यांच्या डब्ल्यूएटी ची भारतीय आवृत्ती असेल आणखी एक रंजक भविष्यवाणीची चाचणी म्हणजे परिस्थिती प्रतिक्रिया चाचणीची परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी म्हणजे काय होते जेव्हा आपल्याला अशी परिस्थिती दिली जाते की तेथे प्रतिसाद देण्याचे अनेक मार्ग असू शकतात जसे की आपण तेथे आपल्या ऑफिसला जात असताना अशी परिस्थिती दिली गेली असेल तर तुमच्या बॉसचा आणीबाणीचा कॉल होता तुम्ही मार्गावर असतांना तुम्हाला ताबडतोब ऑफिसमध्ये येण्याची गरज होती जेव्हा तुम्ही पाहिले की रस्त्याच्या कडेला एक अपघात झाला होता तेव्हा तुम्ही काय करावे याने एक जोडप्याला दुखापत झाली आहे तर या प्रकारच्या गुंतागुंतीच्या परिस्थिती आपल्यासमोर मांडल्या जातील आणि मग त्यास प्रतिसाद देण्याचे अनेक मार्ग असू शकतात ज्याचा एक मार्ग असा असू शकतो की माझ्या बॉसने मला आपत्कालीन कॉल दिला आहे मी ऑफिसला जाईन दुसरे असे होऊ शकते की ऑफिसला जा पण याचा अर्थ असा की मी पोलिसांकडे हजर राहण्यासाठी फक्त एक शून्य डायल करीन तिसऱ्या बाबतीत असे होऊ शकते की मी थांबत असेन आणि दुसर्याला मदत मागितू असे चौथे असे होते की मी थांबलो आणि हे घेईन लोक रुग्णालयात तर परिस्थिती तशीच राहिली आहे परंतु प्रतिक्रियेची शक्यता बदलते परिस्थिती प्रतिक्रिया चाचणीत तुम्हाला दोन रूपे सापडतील ज्यातून पुन्हा वापर केला जातो तेव्हा ती परिस्थिती परत येते तेव्हा ती विचार वाचण्यासाठी सादर केली जाते आणि नंतरच्या अलीकडील वेळी आपण प्रतिसाद देता परिस्थिती प्रतिक्रिया चाचणीत थोडासा बदल दिसला की परीक्षेची व्हिडिओ आवृत्ती आपल्या स्वत च्या देशातही तयार केली गेली आहे मी स्वतः एक व्हिडिओ आधारित परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी तयार केली आहे परंतु कारणांमुळे मी त्यासंबंधी तपशीलवार माहिती देणार नाही जेव्हा आपण वाचण्यासाठी आपल्याला विचार करायला वेळ मिळेल आणि आपल्या विचारांबद्दल आपल्याला पुन्हा विचार करा तर तिथेच विचार करणे देखील शक्य आहे आपल्याला वास्तविक प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि म्हणून जेव्हा आपण व्हिडिओ आधारित परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी घेता तेव्हा आपण एखादा व्हिडिओ पाहतो जो अगदी कमी कालावधीचा असतो आणि आपण त्या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देता तर हे आपल्या स्वत च्या विचारांचा विचार करीत आहे ज्याची जास्त प्रमाणात काळजी घेतली जाते आणि म्हणूनच आपल्यास पुढे जाण्याची खरी प्रतिक्रिया असेल आणि परिस्थिती प्रतिक्रिया चाचणीत तुम्हाला विशेषत गणवेश सेवांमध्ये असलेले लोक सापडतील पोलिस दलासाठी विविध प्रकारचे उच्चभ्रू सेवा परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी ही या प्रकारच्या लोकांसाठी जगभरात वापरली जाणारी एक लोकप्रिय चाचणी आहे तर पुढच्या फेरीतील प्रोजेक्टिव्ह तंत्राचा वापर करून व्यक्तिमत्त्व आकलनाचे हे संपूर्ण क्षेत्र होते जेव्हा आपन पुढच्या व्याख्यानात भेटू तेव्हा आम्ही व्यक्तिमत्त्वाच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणार्या मनोमेट्रिक साधनांबद्दल बोलू